आता आपल्याला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर टोपोलॉजी समजली आहे हे टू पोर्ट वापरणारे मुळ ऍम्प्लिफायर आहे परंतु ट्रान्झिस्टरसाठी योग्य ऑपरेटिंग पॉईंट सेट करण्यासाठी आपल्याकडे काही अतिरिक्त घटक आहेत जे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल आकृतीत देखील दिसतात आणि गेन वर प्रभाव पाडतात आता आपण MOS ट्रान्झिस्टरच्या मॉडेलकडे परत जाऊया इथे असे निदर्शनास आले की आपण MOS ट्रान्झिस्टरची विशिष्ट माहिती वगळली होती आणि त्यामुळे गेन कमी होतो जर तुम्हाला MOS ट्रान्झिस्टरचे ID VDSकिंवा आउटपुट पोर्ट वैशिष्ट्ये आठवत असेल तर आपल्याकडे हेच होते आपल्याकडे VGSच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू साठी वेगवेगळे कर्व होते आणि निश्चितच VTपेक्षा कमी VGSसाठी करंट झिरो असेल आणि समजा VGS हा 2 व्होल्ट आहे तसेच अजूनही मी उदाहरणांमध्ये नेहमी वापरत असलेला ट्रान्झिस्टर गृहीत धरला आहे हे जे ट्रान्झिस्टर आहे त्याचे थ्रेशोल्ड व्होल्टेज 1 व्होल्ट असेल आणि करंट फॅक्टर हा 100 मायक्रो एम्पीयर व्होल्ट स्क्वेअर आहे आणि आपल्याला माहित आहे की 2 व्होल्टVGSसाठी करंट वाढत जाईल आणि 50 मायक्रो एम्पीयर ला सॅच्यूरेट होईल हे VDSव्होल्ट मध्ये दर्शविले आहे आणि तसेच मी सॅच्यूरेशन रिजन साठी देखील जर मी VGSविरूद्ध ID प्लॉट केल्यास याचा अर्थ असा की VDS पुरेसे मोठे आहे त्याला एक पॅराबोला मिळेल हे व्होल्ट्स मध्ये आहे हे मायक्रो एम्पीयर मध्ये आहे 2 व्होल्टVGSसाठी आपल्याकडे 50 मायक्रो एम्पीयर आहे 3 व्होल्टसाठी आपल्याकडे 200 आहेत आणि 4 व्होल्टसाठी आपल्याकडे 450 आहेत आणि 1 व्होल्टVGSसाठी देखील आउटपुट कैरिक्टरिस्टिक 50 मायक्रो एम्पीयर ला सॅच्यूरेट होते 3 व्होल्ट च्या VGS साठी ते 200 मायक्रो एम्पीयर वर सॅच्यूरेट होते आणि 4 व्होल्ट च्या VGSसाठी ते 450 मायक्रो एम्पीयर वर सॅच्यूरेट होते येथे मुख्य समज असा आहे की या कर्व च्या उजव्या बाजूला असलेल्या सॅच्यूरेशन रिजन मध्ये ड्रेन सोर्स व्होल्टेज मध्ये करंट मध्ये अजिबात बदल होणार नाही म्हणजेच हे सर्व कर्व उत्तम प्रकारे सपाट आहेत कारण आपल्या ऍम्प्लिफायर च्या गेन मध्ये जास्तीत जास्त वाढ होण्याची इच्छा आहे प्रत्यक्षात हे खरं तर असं घडत नाही या भागातही करंट VDS नुसार कमकुवतपणे तरी वाढतोच तर सॅच्यूरेशन रिजन मध्ये करंटVDS सोबत कमकुवत पणे वाढतो आणि तुम्ही डिव्हाइस फिजिक्स च्या अभ्यासक्रमात लक्ष दिल्यास हे असे का आहे हे तुम्हाला समजेल सॅच्यूरेशन रिजन करंट ID चे इक्वेशन nCox2 गुणिले WL गुणिलेVGS VT2असे होते हे सॅच्यूरेशन साठी होते जे म्हणजे VDS हे याVGS VT पेक्षा जास्त आहे आता असे दिसून येते की जसे मी सांगितले कीVDS वर डिपेन्डन्सी आहे तथापि या समीकरणात VDSअजिबातच नाही आणि ते अतिरिक्त फॅक्टर वन प्लस लंबडा VDS द्वारे सादर केले गेले आहे आणि आपण पाहू शकता की VDSने या सर्वानमध्ये वाढ केल्याने करंट वाढते आणि चे युनिट इन्वर्स व्होल्ट आहे आणि ही सामान्यत 0 05 इन्वर्स व्होल्ट यासारखी लहान संख्या आहे जेणेकरून 1 च्या तुलनेत ही दुरुस्ती सहसा लहानच असेल तसेच हे तंत्रज्ञानावरच अवलंबून आहे आपण त्या तपशीलांमध्ये जाणार नाही आपल्यासाठी हा MOS ट्रान्झिस्टरसाठी अतिरिक्त मॉडेल पॅरामीटर आहे आणि हा करेक्शन फॅक्टर केवळ सॅच्यूरेशन रिजनमध्येच दिसून येतो कारण ज्या भौतिक घटनेने हा करंट वाढतो त्याला चॅनेल लेंग्थ मॉड्युलेशन म्हणून ओळखले जाते आणि ते केवळ सॅच्यूरेशन रिजनमध्येच होते आता जर मी हे प्लॉट केले तर काय होईल की मी या काळ्या रंगात दाखवलेल्या टर्म पासून प्राप्त केलेला करंट या येथे प्लॉट केलाआहे आता हे करण्यासाठी माझ्याजवळ 1 VDS हा मल्टिप्लाईग फॅक्टर असणे आवश्यक आहे जर मी असे केले तर सॅच्यूरेशन रिजनमध्ये करंट हळूहळू वाढेल हे अशाप्रकारे आपल्याला प्राप्त होते हे फॅक्टर 1 VDS समाविष्ट करून आहे तर ही MOS ट्रान्झिस्टर ची योग्य वैशिष्ट्ये आहेत आता तुम्ही येथे एक समस्या चटकन शोधू शकता मी तुम्हाला सांगितले आहे की हा करेक्शन फॅक्टर केवळ सॅच्यूरेशन रिजनसाठी दिसून येतो ट्रायोड रिजन साठी नाही आता काय होते ते तुम्ही पाहू शकता की ट्रायोड रिजन जसे आहे तसेच आहे आणि या टप्प्यावर आपण 1 पेक्षा जास्त संख्येने गुणाकार केला आहे कारण तो 1 VDS आहे तर मग असे दिसून येते की तेथे विसंगती आहे परंतु त्याबद्दल काळजी करू नका MOS ट्रान्झिस्टरचे वास्तविक मॉडेल अतिशय परिष्कृत आणि गुंतागुंतीचे आहे आणि त्यात ही विसंगती नाही हे असे आहे कारण खूपच सोपे मॉडेल्स वापरत आहोत त्यामुळे ही समस्या आहे परंतु ते ठीक आहे परंतु कोणत्याही सोप्या कॅल्क्युलेशन साठी आपल्याला या खूपच सोप्या मॉडेल ची आवश्यकता आहे तर या विसंगतीबद्दल काळजी करू नका वास्तविक MOS ट्रान्झिस्टरमध्ये ती असणार नाही परंतु आपण या मॉडेल्सचा वापर करू जेणेकरून त्यात विसंगती असली तरीही कोणतीही अडचण येणार नाही कारण सोप्या कॅल्क्युलेशनमागील हेतू म्हणजे काय होत आहे याची कल्पना मिळविणे आणि अचूक उत्तर मिळविणे आपण संगणक सिम्युलेटर मध्ये अत्याधुनिक मॉडेल वापरू आणि त्यात शेकडो वेगवेगळे पॅरामीटर्स असतात म्हणून हा अतिरिक्त घटक ज्या घटनेद्वारे प्रकट होतो त्यास चॅनेल लेंग्थ मॉड्यूलेशन म्हणून ओळखले जाते आता जर आपण डिव्हाइस फिजिक्स चा विचार नाही केला तर या टर्म ला अजिबात अर्थ नाही पण ठीक आहे आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की सॅच्यूरेशन रिजन मध्ये आपल्याकडे हा अतिरिक्त घटक आहे आणि आपल्याला दिलेला एक पॅरामीटर आहे आणि हे निष्पन्न होते की लंबडा ट्रान्झिस्टर च्या लांबीवर अवलंबून असतो आणि हे k म्हणजे प्रोपोर्शनैलिटी कान्स्टन्ट आहे तसेच या गोष्टी अशा का घडतात याबद्दल काळजी करू नका सामान्यत या कोर्समध्ये दिला जाईल किंवा जर तो या फॉर्म दिला गेला असेल तर k दिला जाईल म्हणूनच आपल्याला या एक्सप्रेशन चा वापर करून योग्य प्रकारे मॉडेलिंग करावे लागेल आणि आवश्यक असल्यास याचादेखील वापर करावा लागेल तर याचे ऍम्प्लिफायर वर काही परिणाम आहेत जे आपण या नवीन मॉडेलशी संबंधित स्मॉल सिग्नल मॉडेल मधून मिळवू तर चॅनेल लेंग्थ च्या मॉड्यूलेशनमुळे या अतिरिक्त घटकासह हे MOS ट्रान्झिस्टर चे लार्ज सिग्नल मॉडेल आहे आपण सिग्नलचे स्मॉल मॉडेल मिळवू आणि ऍम्प्लिफायरवर त्याचा काय परिणाम होतो ते पाहू